तर आम्ही शेवटच्या वर्गात करंट ट्रान्सफॉर्मर्स बद्दल चर्चा करीत होतो आणि आम्ही जे बोललो ते असे होते की जर आपल्याकडे अशी वायर असेल ज्याद्वारे मला करंटचे मूल्य किती आहे आणि ते खूप मोठे मूल्य आहे हे मोजू इच्छित असेल तर कदाचित त्याभोवती ट्रान्सफॉर्मर लावायला आवडेल परंतु ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त सेकंडरी वायंडिंग आहे आणि ज्या वायरद्वारे मला विद्युत् मापन करायचे आहे ते प्रायमरी वायंडिंग म्हणून घेतले जाईल तर मी यासारखे काही वळण फिरवणार आहे म्हणून या आजूबाजूला माझ्याकडे खूप मोठी वळण आहेत आणि नंतर जर मी वाहत असलेला करंट पाहिला तर मी असे म्हटले आहे की हे 1000 A आहे आणि मी असे म्हटले आहे हे 1 वळण असेल तर हे 1000 वळण असेल तर मी येथे 1 A म्हणून येत असलेला करंट घेणार आहे जर मी असे गृहीत धरले की करंटचे गुणोत्तर योग्य प्रकारे राखले गेले आहे परंतु त्याच वेळी योगायोगाने मी फक्त असलो तर त्यास बऱ्या पैकी मोठ्या रेझिस्टन्सशी जोडले गेले तर व्होल्टेज गुणोत्तर देखील राखले जाईल तर जर मी असे म्हटले की हे 1000 A आणि 1 kV आहे किंवा असे काहीतरी आहे तर येथे जे मिळेल ते 1000 kV असेल जर मी हे ओपन सर्किट वर ठेवत आहे कारण मला असणार आहे तर हे ट्रान्सफॉर्मरमधील सामान्य नात्याचे आहे आणि जर मी हा व्होल्टेज कॉइल सेकंडरी कॉइल ओपन सर्किट म्हणून ठेवत असेल तर माझ्यामध्ये व्होल्टेज गुणोत्तर हे अनुसरण देखील होईल किंवा अगदी जर मी बर्यापैकी मोठा रेझिस्टन्स कनेक्ट केला तर मी व्होल्टेजचे गुणोत्तर अनिवार्यपणे पाळत आहे जर व्होल्टेजचे गुणोत्तर अनुसरण केले तर ते येथून केले जाईल V1 हे 1 केव्ही आहे जेणेकरुन V2 1000 केव्ही होईल परंतु करंट ट्रान्सफॉर्मरद्वारे मी जे बोलत होतो ते केवळ करंट मोजण्यासाठी आहे मला त्या मोठ्या व्होल्टेजमध्ये अजिबात रस नाही आणि केवळ मोठा व्होल्टेजच मुळे इन्सुलेशन फुटेल जर मी खरोखरच मोठ्या व्होल्टेजशी संबंधित सेकंडरी रचना केली नसेल जे मी करणार नाही साधारणपणे मी डिझाइन करणार नाही करंट ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी मोठ्या व्होल्टेजशी संबंधित आहे कारण तो फक्त प्रवाह मोजण्यासाठी विद्युत् प्रवाह खाली ठेवण्यासाठी आणि करंट मोजण्यासाठीच आहे तर या कारणामुळे इन्सुलेशन फुटणे आवश्यक आहे हे टाळण्यासाठी मला एकतर सेकंडरी शॉर्ट सर्किट किंवा खूप लहान रेझिस्टन्स जोडण्याची आवश्यकता आहे लहान रेझिस्टन्स प्रत्यक्षात शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल यामुळे ते शॉर्ट सर्किट सारखे कार्य करेल जे तुम्हाला प्रत्यक्षात बनवणार आहे तुम्हाला व्होल्टेज माहित आहे या रेझिस्टन्स मध्ये जे दिसते ते माझे 'I' आहे यामुळे जे काही असेल तर मला यातून हे व्होल्टेज मिळत आहे त्यातून मी व्होल्टेज मोजतो तर त्यास नॉन रेझिस्टन्स ने विभागून सांगा की करंट चे मूल्य किती आहे ते मला मिळेल तर करंट ट्रान्सफॉर्मर मला करंट ला स्टेप डाउन करून करंट मोजण्याची परवानगी देतो या प्रक्रियेत मी ओपन सर्किट म्हणून ठेवल्यास व्होल्टेज वाढेल म्हणून मी करंट ट्रान्सफॉर्मर कोणत्याही टप्प्यावर ओपन सर्किट स्थितीत ठेवू शकत नाही करंट ट्रान्सफॉर्मर कधीही ओपन सर्किट स्थितीत ठेवू शकत नाही त्याचप्रमाणे कधीही पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किट कधीही होऊ शकत नाही जेव्हा आपण सीटी किंवा पीटी वापरता तेव्हा आपण याचे अनुसरण केले जावे हेच अक्षरशः नियम आहेत प्राध्यापक विद्यार्थ्यांची संभाषण सुरू होते प्रोफेसर होय विद्यार्थीः महोदया सेकंडरी कॉइलमध्ये व्होल्टेज 1000 kV असू शकतो आणि तो कदाचित लागू केला जाऊ शकतो प्राध्यापक 1000 केव्ही होय विद्यार्थी आणि करंट चे पण आपला रेझिस्टन्स कमी असतो काय प्रोफेसर कमी रेझिस्टन्स हा शॉर्ट सर्किट इतकाच चांगला आहे मी अक्षरशः 1 Ω किंवा 0 1 किंवा जे काही असेल पुन्हा कमी रेझिस्टन्स ची तुलना बेस इम्पेडन्स शी केली जाते तुम्ही बेस इम्पेडन्सशी तुलना कराल आणि बेस इम्पेडन्सशी तुलना केल्यास ते 1000 किंवा 10000 किंवा त्यासारखे काहीतरी असावे म्हणून ते शॉर्ट सर्किटसारखेच आहे विद्यार्थीः आम्ही ओमच्या Ohm's कायद्याचे अनुसरण करू शकतो जसे की व्होल्टस 0517 च्या जागी आपण व्होल्टस वापरू शकतो प्रोफेसर पहा ही गोष्ट अशी आहे की आपण ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज गुणोत्तर अनुपालन करण्यास मुळीच अनुमती देत नाही आहात जसे मी तुम्हाला सांगितले होते की पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर मध्ये हे अवैध आहे करंट ट्रान्सफॉर्मर्स मध्ये हे अवैध आहे कारण मी शॉर्ट सर्किट करणार आहे ते V20 कारण V2 चे 0 झाले आहे आणि पुढे त्याचा काहीही अर्थ नाही आहे यामुळे आपणास मिळालेले हे सध्याच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत मुळात वैध नाही प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर मी फक्त पुन्हा सांगायला म्हणेन आम्ही ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट बद्दल बोललो आहोत आणि ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट कंडिशन केवळ वैध आहे चा प्रश्नच येत नाही कारण I2 0 आहे त्याच मार्गाने ट्रान्सफॉर्मरची V2 0 शॉर्ट सर्किट चाचणी अट फक्त वैध आहे कारण हे आहे ते च्या बरोबर केले जाऊ शकत नाही कारण V20 हे आहे आम्ही फक्त सामान्यत करंट ट्रान्सफॉर्मर्स आणि पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर मधील समस्या म्हणून म्हणतो की लिनिअरिटी हे आहे जी कायम ठेवली जाऊ शकत नाही विशेषत जेव्हा आपण अनुक्रमे करंट ट्रान्सफॉर्मर्स आणि पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर मध्ये करंटच्या कमी मूल्यांच्या आणि व्होल्टेजच्या अत्यंत कमी मूल्यांच्या तसेच हिस्टरेसिसमुळे होतो संपृक्तता फेनॉमेणामुळे अश्या खूप उच्च मूल्यांमुळे संतृप्ति आपल्याला आढळू शकते अशा अगदी कमी मूल्यांमुळे हिस्टरेसिस फेनॉमेणा येऊ शकतात तर चुंबकीय क्षेत्राकडे काही प्रमाणात रिटेंशन असेल कारण आपण अगदी कमीतकमी करंट वापरत असतानाही त्याच दिशेने जात असता किंवा परत उलट दिशेने येत असलेल्या आधारावर तुम्हाला खूपच लहान करंट किंवा बरेच मोठे करंट माहित होऊ शकतात म्हणून जेव्हा आपण अत्यंत मोठ्या मूल्यांबद्दल किंवा अत्यंत लहान मूल्यांबद्दल बोलता तेव्हा आपल्याला करंट ट्रान्सफॉर्मर्स आणि पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर मध्ये अचूक लिनिअरिटी समानपणा येऊ शकत नाही तुम्हाला संतृप्ति येऊ शकेल अशी अत्यंत मोठी मूल्ये हिस्टरेसिस दिसू शकणारी अत्यंत लहान मूल्ये तर दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला असे दिसून येईल की ट्रान्सफॉर्मर लीनियर प्रदेशात कार्य करत नाही परंतु सर्वसाधारणपणे हे सीटी आणि पीटी सामान्यत पॉवर सिस्टम मापन आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये वापरले जातात जेथे सहसा हजारो अॅम्पीयर करंट सामान्यत वाहतात आणि हजारो केव्ही व्होल्टेजच्या सामना करावा लागला विशेषतः जेव्हा आपण बरीच मोठ्या क्षमतेची शक्ती प्रसारित करत असाल तेव्हा आम्ही कदाचित 765 केव्ही 400 केव्ही आणि त्यापेक्षा जास्तपर्यंत जाऊ तर त्या प्रकरणांमध्ये पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर असल्याशिवाय मोजमाप खरोखरच अवघड होते तर मी आता थ्री फेजचे उल्लेख करीत नाही दोन विषय आता प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर्समध्ये प्रलंबित आहेत एक म्हणजे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आणखी एक शेवटी मी असे करू इच्छितो की वेळ असेल तर हे ट्रान्सफॉर्मरचे समांतर ऑपरेशन असेल म्हणजेच मी जर काही क्षमता वाढवली असेल तर अचानक असे म्हणूया की आपण स्वत एलएचसी बद्दल बोलत आहोत तर दोन विषय प्रलंबित आहेत एक ट्रान्सफॉर्मरचे समांतर ऑपरेशन आहे इतर एक थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांची संभाषण सुरू होते विद्यार्थीः फ्रीक्वेंसी वाढते तेव्हा ट्रान्सफॉर्मरचा आकार कमी का होईल प्रोफेसर जेव्हा फ्रीक्वेंसी वाढते तेव्हा ट्रान्सफॉर्मरचा आकार कमी का होईल हा प्रश्न आहे म्हणून जर मी म्हटले की मी 220 V 50 Hz ट्रान्सफॉर्मर अर्थातच 220110 V ची तुलना करीत आहे आणखी एक आहे 220110 म्हणजे 5 kHz मी या दोन ट्रान्सफॉर्मर्सच्या आकारांची तुलना करणार आहे दोन्ही बाबतीत मला असणार आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले आता जर मी पहिल्या बाबतीत फ्लक्सकडे पाहिले तर हा 50 Hz संबंधित असेल तर असेल मी याला N1 म्हटले तर हा 5 किलोहर्ट्जशी संबंधित असेल तर असेल म्हणूनच जेव्हा मी फ्रीक्वेंसी फ्लक्स वाढवितो तेव्हा आवश्यकतेचे प्रमाण कमी होते कारण व्होल्टेज किती प्रेरित आहे हे ठरवते म्हणून जेव्हा मी जास्त फ्रीक्वेंसी पाहतो तेव्हा dt संकुचित होईल मी फ्रीक्वेंसी वाढवत असल्यामुळे कमी व कमी प्रमाणात फ्लक्स घेऊ शकतो ज्याचा अर्थ फ्लक्स घनता B ला क्रॉस सेक्शनल एरिया ने गुणाकार केला जातो A मला फ्लक्स देईल म्हणून जर मी असे मानले की मी त्याच सामग्रीचा वापर करीत आहे ज्याची फ्लक्स घनता निश्चित केली गेली असेल तर क्रॉस सेक्शनल क्षेत्र कमी केले जाऊ शकतो Bmax कोणत्याही सामग्रीसाठी निश्चित केले आहे म्हणून जर मी एखादी विशिष्ट सामग्री वापरत असेल तर मी 5 kHz साठी असे म्हणू शकतो की मी निश्चितपणे लहान क्रॉस सेक्शनल क्षेत्र निवडू शकतो म्हणून मी BxA1 असे म्हटले तर हे BxA2 होईल असे मला म्हणायला सक्षम असावे तर A1 च्या तुलनेत A2 खूपच लहान असेल म्हणून जर क्रॉस सेक्शनल क्षेत्र कमी झाले तर आपोआप कोर आकार कमी होईल मी असे मानू शकतो की कोर आकार देखील कमी होईल हेच एक कारण आहे जर आपण इलेक्ट्रॉनिक सिस्टम जनरेटर विमानातील सर्व गोष्टी पाहिल्या तर त्या सर्व साधारणतः 400 Hz वर कार्यरत असतील ते 50 Hz वर कार्य करणार नाहीत आम्ही हे कुठेही प्रसारित करत नाही हे विमानातच आहे तर आपल्याकडे जनरेटर असू शकतो आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सिस्टम असू शकेल ते सर्व सामान्यपणे बर्याच उच्च फ्रीक्वेंसीवर कार्य करीत आहेत जेणेकरून ते लघुप्रतिमाकृत असतील आणि विमानात आणि सर्व गोष्टींमध्ये जागा ही प्रीमियम असेल तर आपण एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये जात असताना आपल्याला शक्य तितके आकार कमी करायचा आहे तर ते सर्व 50 Hz नसून उच्च फ्रिक्वेन्सी वर काम करणार आहेत म्हणून हे विशिष्ट समस्या विधान खालीलप्रमाणे आहेः 150 kVA 3300500 V 50 Hz सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची अधिकतम कार्यक्षमता 97 आहे आणि यूपीएफ मध्ये पूर्ण लोडच्या चतुर्थांश भागात येते म्हणून मी सांगू शकतो त्यापैकी तीन चतुर्थांश लोडचा भार आहे एक चतुर्थांश भाग आहे आणि यूनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे 1 म्हणजे पॉवर फॅक्टर तर हे केव्हीएचे गुणन करणार आहे जे पॉवर फॅक्टरने कितीही लोड कंडिशनने गुणाकारले आहे जे आपल्याला मिळाले आहे आणि हे आऊटपुट आहे हे हे आऊटपुट आहे कारण आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत त्या लोड कंडिशनच्या तीन चतुर्थांश भागाबद्दल आपण बोललो आहोत तर हे आऊटपुट असेल तर हे माझे आउटपुट kW आहे त्यामुळे इनपुट किती असेल तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल मला आठवते की ते 112 5 किंवा काहीतरी आहे जे मी मोजले त्यावरून हेच आठवते तर ही कार्यक्षमता आहे म्हणून ही इनपुट पॉवर असेल कार्यक्षमतेनुसार विभाजित केलेले आऊटपुट मला इनपुट पॉवर देईल आता एकदा मला इनपुट पॉवर आणि आऊटपुट पॉवर मिळाली की मी असे म्हणू शकतो की नुकसान इनपुट वजा आउटपुट च्या समान असेल म्हणजे काय हरले हे मोजण्यात मी सक्षम असावे आता जास्तीत जास्त कार्यक्षमतेच्या स्थितीखाली अधिकतम कार्यक्षमतेच्या स्थितीत PIronPcopper त्यामुळे हे प्रत्यक्षात होईल कारण एकूण लॉसेस फक्त आयरन लॉसेस अणि कॉपर लॉसेस मानले जाते जर ते समान असतील तर माझ्याकडे आयरन व कॉपर यांचे वास्तविक नुकसान मला 2 ने विभाजित केलेल्या अधिकतम कार्यक्षमतेच्या स्थितीत जे होईल ते मी लॉसेस असावे परंतु कृपया लक्षात घ्या की ही कॉपर लॉस आहे कारण आम्ही आधीच सांगितले आहे की जास्तीत जास्त कार्यक्षमता रेटेड लोडच्या 75 टक्के आहे म्हणून मी येथे जे आहे ते म्हणावे की Piron ही एक स्थिर समस्या नसते परंतु रेटेड लोडवर Pcopper माझ्याकडे जे काही येत आहे तेच होईल मी याला Pcu1 किंवा असे काहीतरी म्हणू कारण कोणत्याही भार स्थितीत कॉपर लॉसेस हे x असतील तर आता x च्या वर्गाला मी रेटेड स्थितीत कॉपर लॉसेसcopper losses ने गुणाकर केला आहे म्हणून मी फक्त समान अभिव्यक्ती वापरत आहे तर आता मला रेटेड कॉपर लॉसेस मिळाले आहे जे रेटेड आयरन लॉस ते मिळाले आहे पुढे काय विचारले जाईल जर इम्पीडेन्स 10 टक्के असेल तर 0 8 लग्गिंग पॉवर फॅक्टरसाठी पूर्ण लोडवर नियमन चे मोजमाप करा जे मला मिळाले आहे ते रेटेड कॉपर लॉस आहे जर मला रेटेड कॉपर लॉस झाला असेल तर आम्ही प्रति युनिट मोजण्यासाठी काही काळापूर्वी जे लिहिले होते ते मला प्रत्यक्षात देणे आवश्यक आहे कारण हेच तेच आहे मी नुमेरेटर ला 'I' ने गुणाकर केला आणि डिनॉमिनेटर ला सुद्धा ने गुणाकर केला मग माझ्याकडे डिनॉमिनेटर मिळवण्यास सक्षम असावे जे प्रणालीचे रेटेड केव्हीए आहे जे 150 kVA आहे आणि सर्वात वर जे मला मिळेल ते आहे जे रेटेड कॉपर लॉस आहे तर हे प्रत्यक्षात होणार आहे आणि दिलेले आहे ते एकदा मला मिळाले की मी म्हणायला हवे मला हे 100 ने गुणाकार करावे लागेल मला टक्केवारीत सर्वकाही हवे असल्यास मला 100 ने गुणाकार करायचे आहे तर कृपया हे मला जे देईल ते देईल हे कृपया लक्षात घ्या की कदाचित मी सर्व काही प्राथमिक बाजुने घेतलेले आहे हे तसेच होईल आता जर मला नियमन हवे असेल तर मी अभिव्यक्ति असे लिहू शकतो आता मी म्हणू शकतो की हे मला मिळाले म्हणजे मी थेट लिहू शकतो तेच आहे तर हे प्रति युनिट किंवा इम्पीडेन्सेस प्रतिरोध प्रतिक्रियात्मकता इत्यादी च्या टक्केवारीच्या अभिव्यक्तीवर आधारित आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांची संभाषण सुरू होते प्रोफेसर पहा मी जर प्राथमिक बाजूकडून घेत असेल तर मी प्राथमिक बाजूकडून घेईन जर मी सेकेंडरी बाजूने घेतो तर मी सेकेंडरी बाजूने देखील घेईन परंतु जेव्हा आम्ही टक्केवारी म्हणून ते व्यक्त करतो तेव्हा काही फरक पडत नाही कारण जर मी घेतो आणि सेकेंडरी बाजूने एकतर सेकेंडरी बाजूने घेतले तर ते मूलत सेकेंडरी बाजूवर असेल तर आपण त्यास कॉल करु तर ते तितकेच समान असेल प्राथमिक बाजूने ने विभाजीत केलेल्या प्राथमिक बाजूने काय मोजले जाते प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर टक्केवारी मोजा एका बाजूने ते मूलत एकमेकांशी रद्द होईल कारण जेव्हा आपण हे लिहिता तेव्हा आपल्यास प्राथमिक बाजूकडून किंवा सेकेंडरी बाजूने Zbase मिळते आणि जेव्हा आपण गणना करता तेव्हा Zbase च्या संदर्भात आपण नेहमी त्याची गणना कराल तर जर तुम्ही उच्च व्होल्टेज बाजूबद्दल बोलत असाल तर तुम्ही Zbase स्वतःच मोठे असेल आणि जर तुम्ही कमी व्होल्टेजच्या बाजूबद्दल बोलत असाल तर Zbase स्वतःच लहान होईल म्हणून जेव्हा तुम्ही टक्केवारीची गणना केली तर सर्व काही सारखे समोर येईल विद्यार्थी पण आम्ही ते घेतल्यास उत्तर खूप वेगळे असेल त्याचे प्रश्न ट्युटोरियल शीटमधील 6th व्या समस्येबद्दल आहेत ते म्हणतात जेव्हा आम्ही प्रत्यक्षात फेज डायग्राम काढतो जेव्हा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर आठवत असेल तर आम्ही लिहिले की हे V2 आहे किंवा मी प्राथमिक बाजूने बोलत असल्यास आणि हे सांगू या हे माझे करंट आहे हे पॉवर फॅक्टर कोन आहे तर मी हे असे लिहीत आहे आणि हे लोड पॉवर फॅक्टर एंगल आहे आणि जर आपण असे म्हणतो तर हे होणार आहे आणि आता जे काही आपल्याला मिळत आहे ते असे आहे की हे V1 आहे म्हणून किंवा एकतर मार्ग ठीक आहे हे नियमन आहे आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्ष गणना केली तेव्हा आम्ही असे सांगितले की आपण या उभ्या भागाकडे दुर्लक्ष करू शकतो हेच आपल्याला अभिव्यक्ती मिळाली हे अंदाजे नियमन आहे म्हणून तो जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते असे की जर मी त्या दर्शवलेल्या त्या उभ्या घटकाकडे दुर्लक्ष केले तर या विशिष्ट अनुलंब घटकाकडे आपण दुर्लक्ष केले तर नियमन मूल्य वेगळे असल्याचे आपल्याला मिळत आहे निश्चितपणे आपण त्या उभ्या घटकाकडे दुर्लक्ष केले नाही तर ते अधिक अचूक होईल परंतु बर्याच वेळा असे घडेल की आपण नगण्य आहात कदाचित या प्रकरणात असे घडते की ते नगण्य नाही म्हणूनच जर तुम्ही याची गणना केली तर तुम्हाला योग्य वजन दिले पाहिजे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून जोपर्यंत आपल्याला माहित आहे की कार्यपद्धती योग्य आहे तोपर्यंत उत्तराबद्दल जास्त काळजी घेऊ नका आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज घेत असतो तेव्हा आपण व्यावहारिक परिस्थितीकडे पाहतो परंतु बहुतेक वेळा समस्यांमध्ये दिलेली मूल्ये ती सर्व व्यावहारिक असू शकत नाहीत तर कधीकधी हे खरोखर काही अडचणींना जन्म देऊ शकते मला आशा आहे की आपण लोकांना हे समजले असेल की लीडिंग पॉवर फॅक्टर आपणास व्होल्टेजमध्ये घट करण्याऐवजी व्होल्टेजमध्ये वाढ का देते कृपया लीडिंग पॉवर फॅक्टर च्या स्थितीशी संबंधित फेज़र डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा किंवा जर आम्ही लीडिंग पॉवर फॅक्टर च्या स्थितीसाठी फेज़र डायग्राम काढली असेल तर कदाचित हे माझे असेल जर ते लीडिंग पॉवर फॅक्टरमध्ये असेल तर माझ्याकडे कदाचित असे करंट असेल तर हे लोड पॉवर फॅक्टर कोन आहे तर मी येथे कुठेतरी आणि कदाचित येथे कुठेतरी असणार आहे तर मला जे काही मिळणार आहे ते असे आहे हे माझे V1 चे अंतिम मूल्य असेल आणि आपण पाहू शकता की V1 आणि जवळजवळ तुलनात्मक लांबीची तुलनात्मकदृष्ट्या जर तुमच्याकडे x अधिक जास्तीत जास्त असेल तर वास्तविक V1 सर्व संभाव्यतेत पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ लागू केलेल्या व्होल्टेजच्या तुलनेत कमी किंवा किंचित कमी होते आपण सेकेंडरी बाजूला काय मिळवा जर ते 1 ते 1 ट्रान्सफॉर्मर असेल तर मी 1 ते 1 ट्रान्सफॉर्मर बद्दल बोलत आहे तर आपण असे म्हणू शकता की कॅपेसिटिव्ह व्होल्टेज कॅपेसिटिव्ह भार सामान्यत सेकेंडरी बाजूला येणार्या व्होल्टेजमध्ये वाढ करते हे असे घडते कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये जे अंतर्निहित असते ते निसर्गाने इंडक्टिव होते म्हणूनच कॅपेसिटीन्स प्रकार त्याला निरर्थक ठरवितो जे अंतर्निहित आहे ते ट्रान्सफॉर्मरचे इम्पीडेन्स निसर्गामध्ये इंडक्टिव होते आणि तेथे व्होल्टेज नियमांच्या अटी आहेत जिथे जास्तीत जास्त नियमन होते आणि जेथे किमान नियमन होते आपण त्या व्युत्पन्न करण्याचा प्रयत्न करू शकता जेव्हा आपण लिहिता नियमन होते तर आपण असे म्हणू शकता की कोणत्या क्षणी आपण हे व्युत्पन्न करण्याचा प्रयत्न करू शकता आणि व्होल्टेजचे नियमन कोणत्या बिंदूवर किमान आहे आणि कोणत्या वेळी व्होल्टेजचे नियमन जास्तीत जास्त आहे हे स्पष्टपणे सांगू शकेल संपूर्ण दिवसांची कार्यक्षमता केवळ त्यासाठीच केली जाते म्हणून हे गणना फक्त वितरण ट्रान्सफॉर्मरसाठी केले जाते पहा जर ते पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल तर मी आपणास सांगितले की सामान्यत पॉवर ट्रान्सफॉर्मर नेहमीच 100 पर्यंत लोड केले जाते कारण जनरेटर पूर्ण शक्ती निर्माण करेल किंवा ते अजिबात चालू होणार नाही ते असेच होईल म्हणूनच जर ती पूर्ण शक्तीनिर्मिती करत असेल तर ट्रान्सफॉर्मर देखील पूर्ण शक्ती हाताळेल म्हणून जनरेटर ट्रान्सफॉर्मर किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे डिझाइन केले जाईल की त्याची नेहमीच 100 लोडवर जास्तीत जास्त कार्यक्षमता असेल तथापि वितरण ट्रान्सफॉर्मरमध्ये नेहमीच व्हेरिएबल लोड असते कारण त्यात व्हेरिएबल लोड असते कारण जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी आपल्याला कोणत्या क्षणी ते डिझाइन करावे लागेल हे आपल्याला माहित आहे हे सांगणे फार कठीण आहे म्हणूनच सामान्यत जेव्हा आपण वितरण ट्रान्सफॉर्मर स्थापित करू इच्छित असाल तर आपण त्या भागात वितरण क्षेत्रातील लोड प्रोफाइलकडे पाहण्याचा कल पाहता आणि जर लोड प्रोफाइल दिवसाच्या 24 तासांमधून 12 तासांपर्यंत असे म्हणत असेल तर 65 लोडवर काम करणार आहोत तर आपण ट्रान्सफॉर्मर मिळवण्याचा प्रयत्न कराल ज्याची जास्तीत जास्त कार्यक्षमता 65 भार असेल वितरण प्रणालीमध्ये स्थापित होण्यासाठी ट्रान्सफॉर्मर खरेदी करता तेव्हा आपण सामान्यत ट्रान्सफॉर्मरसाठी विचारत आहात तर वितरण ट्रान्सफॉर्मरसाठी दिवसाची ही कार्यक्षमता ऊर्जा कार्यक्षमतेनुसार मोजली जाते म्हणूनच हे आवश्यकतेचे असते ही सर्वसाधारणपणे दिवसाची कार्यक्षमता असते तर जर आपण असे म्हटले तर एक ट्रान्सफॉर्मर १०० लोडवर 4 तास चालणार आहे जे युनिटी पॉवर फॅक्टर कदाचित ते 80 टक्के लोडवर असेल आपल्यास १० तासांचे माहित आहे ० 8 पॉवर फॅक्टर लॅग वर आणि उर्वरित वेळा तो कोणत्याही ओझे होणार नाही उदाहरणार्थ म्हणून आम्हाला फक्त 8 4 12 तास मिळाले आहेत आणि नंतर आणखी 12 तास हे काहीही भार पडत नाही जे प्रत्यक्षात गुन्हेगारी मार्ग आहेत परंतु असे होते की आपण आवश्यक असलेल्या प्रत्येक किलोवॅटचे आउटपुट म्हणजे काय मोजले पाहिजे कालावधी किंवा प्रत्येक वेळी दिलेली मध्यांतर आपण मोजावे लागेल त्या वेळेस आपणास किलोवॅट आउटपुट आयर्न लॉस्सेस ची गणना करावी लागेल जे सतत लोड होईल जेणेकरून त्या लोडशी संबंधित कॉपर लॉस्सेस होईल तसेच आपल्याला प्रत्येक कालावधीसाठी गणना करावी लागेल तर हे आपल्याला इनपुट देईल म्हणून प्रत्येक कालावधीसाठी हे इनपुट असेल हे स्पष्ट आहे की x लोडचे अपूर्णांक असल्यास ते x वर्ग्याने गुणाकार करावे लागेल तसेच युनिटी पावर फॅक्टर शिवाय इतर काहीही असल्यास आउटपुटला नेहमीच पॉवर फॅक्टरसह गुणाकार करणे आवश्यक असते तर मला 5 तास दिले गेले तर ते १०० लोडसह 0 8 पॉवर फॅक्टरच्या अंतरात कार्यरत आहे तर मला ट्रान्सफॉर्मरची क्षमता जे गुणाकार करावी लागेल ती म्हणजे 0 8 ने गुणाकार करणे आवश्यक आहे म्हणजे हे मला जे देईल ते सर्व एकूण इनपुट आणि येथे ते मला एकूण आउटपुट देईल पण मी म्हणते त्या प्रत्येक गोष्टीसाठी मला किलोवॅट तास मिळेल तर अशाच प्रकारे हे एकूण आउटपुट किलोवॅट तास असेल जे एकूण आउटपुट केडब्ल्यूएच असेल तर मला लागेल दिवसभराची कार्यक्षमता हीच आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांची संभाषण सुरू होते विद्यार्थी मॅम ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे असू शकतात जसे की आपल्याकडे एका कॉईलवर इनपुट असेल तर दुसर्या कॉइलवर इनपुट असेल तर दोन प्रकरणांमध्ये उर्जा इनपुट भिन्न असेल प्रोफेसर चला पुन्हा जर विद्यार्थीः ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आमच्याकडे दोन कॉइल असल्यास अशा दोन बाबतीत आउटपुट भिन्न असेल प्रोफेसर होय ऑटो ट्रान्सफॉर्मर जे दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर्सपासून बनविलेले आहे आपण बोलत आहात तेच आहे परंतु दोन्ही वाइंडिंग समान केव्हीएसाठी स्पष्टपणे रेट केले गेले आहेत आता आपण त्यांना मालिका व्यतिरिक्त जोडणार आहात तर जर मी त्यांना यासारख्या मालिकेत जोडत आहे आणि नंतर कदाचित मी फक्त त्या दोघांकडून किंवा जे काही विद्यार्थी दोघेही प्रोफेसर हे दोघेही एकत्र म्हणून तुम्हाला फक्त व्होल्टेज इथे वापरायचा आहे परंतु तुम्हाला येथून आणि येथून आऊटपुट घ्यायचे आहे हे आऊटपुट आहे हेच आपण बोलत आहात बरोबर म्हणून पुन्हा या विद्यार्थीः अशी दोन प्रकरणे असू शकतात जसे की मी मध्ये अर्ज केला तर दोन प्रकरणे असू शकतात आणि कुठेतरी दोन संभाव्य आउटपुट असू शकतात प्रोफेसर हो पण तुम्हाला एक परिस्थिती स्पष्टपणे दिली गेली आहे जेव्हा आपण गणना करण्याचा प्रयत्न करीत आहात आपण दिलेल्या परिस्थितीसाठी आपण गणना करीत आहात म्हणून जर मी असे म्हटले की ते 2000200 V ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी इनपुटमध्ये 2000 व्होल्ट्स वापरत आहे आणि मी आउटपुटवर 2200 व्होल्ट मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे या स्थितीत मी केव्हीए म्हणून जे गणित करतो त्यापेक्षा वेगळे असेल जर इनपुट म्हणून 2200 व्होल्ट वापरत असेल आणि मी 2000 व्होल्ट आउटपुट म्हणून शोधण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते समान होणार नाही ते भिन्न असेल म्हणून आपणास केव्हीए रेटिंग मिळविण्याकरिता परिस्थिती दिली पाहिजे त्या दिलेल्या परिस्थितीत आपल्याला प्राप्त करावे लागेल म्हणून हे अनैतिक उत्तर नाही दिलेल्या परिस्थितीसाठी आपल्याला एक विशिष्ट उत्तर मिळेल विद्यार्थीः वाइंडिंग वेळ ते होईल प्रोफेसर पहा आम्ही हे निश्चितपणे निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहोत की वाइंडिंग चालू असलेल्या रेटेड मूल्यापेक्षा जास्त नसावे हे सर्व आहे आपण रेट केलेले वर्तमान मूल्य ओलांडू नये याची काळजी घ्यावी लागेल तेच यापेक्षा काहीच नाही विद्यार्थीः ए 20 केव्हीए प्राध्यापक ए 20 केव्हीए विद्यार्थीः 200 यावर 500 व्होल्ट 50 हर्ट्ज प्राध्यापक 200 बाय 500 व्होल्ट 50 हर्ट्ज विद्यार्थीः 700 व्होल्टची आवश्यकता असलेल्या ऑटो ट्रान्सफॉर्मर पुरवठा लोड म्हणून सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे जेव्हा केव्हीए रेटिंग असते विद्यार्थी आणि वाइंडिंग प्रवाह देखील प्रोफेसरः केव्हीए रेटिंग आणि वाइंडिंग करंट व्हेरिएक्स म्हणून ठीक आहे तर हा प्रश्न तुमच्यासाठी एक सराव प्रश्न म्हणून स्पष्टपणे देण्यात आला आहे तर हा ऑटो ट्रान्सफॉर्मरवर आहे असे म्हणतात की 20 केव्हीए 200500 व्ही 50 हर्ट्झ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला 500 व्होल्टमधून 700 व्ही आउटपुट आवश्यक आहे इनपुट ते किंवा 200 व्होल्ट इनपुट असू शकते हे द्यावे लागेल जर ते दिले नाही तर आपल्याला अडचण होईल आपण ते 500 व्होल्ट इनपुट किंवा 200 व्होल्ट इनपुटमधून प्राप्त करीत आहात की नाही हे स्पष्टपणे दिले पाहिजे त्यापैकी एक निश्चितपणे दिले जावे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संभाषण संपले तर आपण पुढे जाऊ आणि हे गृहित धरू की ते 500 व्होल्ट्स इनपुट आहे तर माझ्याकडे 200 व्होल्ट आहेत तर हे 500 व्होल्ट्स आहे आणि जे आपण देत आहोत ते 500 व्होल्ट्स इनपुट बरोबर आहे आणि आपल्याकडे सेकंडेरी बाजू जे आहे ते आहे २०० व्होल्ट्स हे 500 व्होल्ट्स आहेत जे आपल्याकडे 700 व्होल्ट्स आहे ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग म्हणून 20 kVA दिले गेले आहे तर 20 kVA दिले गेले आहे या बाजूला करंट किती आहे ते 100 A असेल म्हणून हे 100 A असणे आवश्यक आहे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड न करता आपल्याला 100 A मिळविण्यात सक्षम असेल बरोबर आणि आता मी मिळवित असलेली एकूण गोष्ट आहे मग ते किती आहे 70000 70 kVA ज्यामधून आपण येथे करंट काय आहे ते मोजू शकले पाहिजे तर हे बरोबर आहे 14 किती 14 ते 5 म्हणजे 70 140 1400 किंवा 140 विद्यार्थीः 140 प्रोफेसर 140 तर हे 140 A असेल तर हे 140 असेल तर त्याचा अर्थही 140 असावा ही 100 A आहे म्हणून हे 140 A असावे तर आशा आहे की हे जे काही kVA रेटिंग आहे त्याच्याशी जुळत आहे अगदी प्राथमिक बाजूने देखील म्हणूनच आपल्याला कोणत्या प्रकारचे स्रोत माहित आहे की कोणत्या प्रकारचे स्रोत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिले पाहिजे जर ते दिले नाही तर ते काम करता येणार नाही मी हे एका पुस्तकातून घेतले होते आणि नंतर मला वाटले एनपीटीईएल मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत मी पाहिले होते एनपीटीईएल मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर वर खूप चांगले प्रॉब्लेम्स आहेत एनपीटीईएल कोर्स मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर वर पूर्णपणे एक विभाग आहे आयआयटी मद्रास मधे एक आहे आयआयटी खडगपुर मधून एक देखील आहे आणि हे खूप छान आहे प्रॉब्लेम्स खूप चांगले आहेत त्यामुळे आपणास त्या गोष्टींकडेही लक्ष द्या कारण ऑटो ट्रान्सफॉर्मर्स बर्याच पुस्तकांमध्ये बर्याच प्रॉब्लेम्स उपलब्ध नसतात म्हणून त्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तर काही मूल्य असू शकते